शुभ प्रभात तर आम्ही घटकांच्या गुणधर्मांकडे पाहत राहू आम्ही दगडी बांधकाम युनिटच्या वर्तनाची तपासणी केली आम्ही आता चिकणमातीच्या दगडी बांधकामा युनिटवर लक्ष केंद्रित करीत आहोत चिकणमातीच्या सामर्थ्याने दगडी बांधकामाच्या टिकाऊपणाशी संबंधित असू शकणारी एकच मालमत्ता म्हणून चिकणमाती दगडी बांधकाम युनिटची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ तर त्या महत्त्व असलेल्या युनिट गुणधर्मांपैकी हे एक आहे आणि या घटकाच्या समाप्तीच्या दिशेने तुम्ही कौतुक कराल दगडी बांधकामाची कॉम्पॅरेसीबल सामर्थ्य असेंब्लीची कॉम्पॅरेसीव्ह ताकद हे असे पॅरामीटर आहे जे टेनसाईल स्ट्रेंग्थ शेअर स्ट्रेंग्थ आणि टिकाऊपणासह परस्परसंबंध यासारख्या इतर सामर्थ्यांशी चांगला संबंध ठेवते तर आम्ही दगडी बांधकाम युनिटच्या गुणधर्मांकडे पहात आहोत आणि नंतर मोर्टरच्या गुणधर्मांची तपासणी करतो म्हणून जेव्हा आम्ही कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ पाहतो दगडी बांधकाम युनिटच्या कम्प्रेशन अंतर्गत वर्तन हा एक महत्वाचा गुणधर्म आहे आम्ही इलास्टिसिटी मोडुलुस बद्दल बोलत आहोत कम्प्रेशन वर्तन अंतर्गत नक्कीच म्हणून मालमत्तेपर्यंत हे थेट स्ट्रेस स्ट्रेन वर्तन किंवा वीट युनिटच्या स्ट्रेस स्ट्रेन संबंधातून येते आता जिथे इलास्टिसिटी मोडुलुस च्या मालमत्तेचा प्रश्न आहे तर दगडी बांधकाम असेंब्लीच्या इलास्टिसिटी मोडुलुस एकत्रित दगडी बांधकाम जोपर्यंत डिझाइनचा प्रश्न आहे आम्हाला दगडी बांधकामाची विकृती समजून घेण्यात रस आहे आणि म्हणून डिझाइनचा प्रश्न आहे तोपर्यंत कंपोझिटची इलास्टिसिटी मोडुलुस एक उपयुक्त गुणधर्म आहे तथापि वीट स्वतःच इलास्टिसिटी मोडुलुस एक पॅरामीटर नाही जे आम्ही डिझाइन संदर्भात इतके वापरतो हे आपल्याला संशोधनाच्या दृष्टीकोनातून दिसते आहे की आपल्याला वीट युनिटचे तणाव ताण संबंध मिळवायचे आहे आणि नंतर वीट युनिटच्या इलास्टिसिटी मोडुलुस बाहेर काढायचे आहे तर ही विशिष्ट मालमत्ता ही एक अशी मालमत्ता आहे जी आपण दगडी बांधकामाच्या शोधात काम करत असताना वापरू इच्छित असू शकेल तथापि इलास्टिसिटी मोडुलुस अंदाजे एक संकुचित सामर्थ्य चाचणीद्वारे केले जाते आणि आम्ही विट युनिटवर चालणाऱ्या फ्लॅट निहाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्टबद्दल बोलत होतो म्हणूनच जेव्हा आपण चाचणी घेता तेव्हा आपल्याला कॉम्प्रेशनमधील वर्तनासाठी स्ट्रेस स्ट्रेन वक्र मिळेल आणि आपण ताण नियंत्रित चाचणी घेत असाल तर जेथे लोडचा वापर ताण विस्थापन नियंत्रित चाचणी सेटअपच्या बाबतीत केला जातो तर जेव्हा स्ट्रक्चरल प्रतिसादाचे उतरत्या वक्र कॅप्चर केले जाऊ शकतात तेव्हा आपण प्रारंभिक लोडिंगपासून पोस्ट पीक वर्तनापर्यंत संपूर्ण स्ट्रेस स्ट्रेन वक्र मिळवू शकता म्हणून गृहीत धरून की आपल्याकडे कॉम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकाम युनिटच्या वर्तनची ताण तणाव वक्र आहे सेकंट मॉड्यूलस हे सामग्रीच्या लवचिकतेचे मॉड्यूलस स्थापित करण्यासाठी वापरले जाते आणि सेकंट मॉड्यूलससाठी प्रिस्क्रिप्शन अशी आहे की आपण दगडी बांधकामाच्या युनिटची एक तृतीयांश सामर्थ्यशाली शक्ती घ्या म्हणून जर आपल्याला दगडी बांधकामा युनिटची संकुचित शक्ती fc म्हणून माहित असेल तर टक्के किंवा कॉम्प्रेसिव्ह ताकदीचा एक तृतीयांश बिंदू असा आहे की आपण 0 ते 0 33 वेळा fc दरम्यान रेषाचा उतारा स्थापित करण्यास सक्षम होण्यासाठी नियुक्त केले आहे आणि आपल्याला मिळेल सेकंट मॉड्यूलस जे आपल्याला विटांच्या युनिटच्या स्वतःच सामग्रीच्या इलास्टिसिटी मोडुलुस देईल आपणास माहित आहे की वीटची सामग्री नाजूक आणि ठिसूळ आहे तथापि त्याला पोस्ट पीक प्रतिसाद आहे आणि तो स्ट्रेन नियंत्रित चाचणीद्वारे आणि अगदी पीक झोनमध्ये देखील प्राप्त केला जाऊ शकतो या विशिष्ट झोनमध्ये आपल्याला असे दिसते आहे की प्री पीकमध्ये काही नॉन लीनेअर आहे आणि शिखरपणा नंतरची अत्यल्प रक्कम तर हे एक रेषात्मक नाही या सामग्रीचा संबंध आहे तोपर्यंत आपण स्ट्रेस स्ट्रेन वक्र आणि नॉन लीनेअर मऊ शाखा जोपर्यंत आपण निरीक्षण कराल पुढे जाणे वीट युनिटची टेनसाईल स्ट्रेंग्थ ही आणखी एक मालमत्ता आहे जी वेगवेगळ्या क्रियांमध्ये आणि क्रियांच्या संयोजनात दगडी बांधकाम कसे प्रतिसाद देईल हे निर्धारित करते तर आम्ही थेट टेनसाईल स्ट्रेंग्थ चाचणी घेण्यास सक्षम आहोत की नाही हे तपासू तथापि फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ चाचणी ही एक गोष्ट आहे जी दगडी बांधकामाच्या बेंडिंग वर्तनात महत्त्वपूर्ण आहे आणि आमच्या मागील चर्चेच्या आधारे आपण सहमत व्हाल की आपण अत्यंत क्वचितच एखाद्या परिस्थितीतील तणावपूर्ण परिस्थिती शुद्ध तणावामध्ये दगडी बांधकाम ठेवले असेल तर थेट टेनसाईल स्ट्रेंग्थ परीक्षेपासून दगडी बांधकामांची तन्यता खरोखरच आवश्यक नसते आम्ही दगडी बांधकामाच्या फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ ताकदीवर अवलंबून राहू शकतो तर त्याचा कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्याशी थेट संबंध आहे विटांच्या युनिटची कॉम्प्रेसिव्ह ताकद जितकी चांगली असेल तितकी वीट युनिटची ताणतणाव क्षमता असेल मी म्हटल्याप्रमाणे दगडी बांधकाम असेंब्लीचे एकत्रित भार बाजूकडील आणि कॉम्पॅरेसीव्ह ग्रॅव्हिटी अक्षीय यांच्या संयोगाला प्रतिसाद देणार आहे हे विटांच्या युनिटच्या ताणतणावाच्या ताकदीवर अवलंबून असेल म्हणून विशेषत अयशस्वी झाल्यास असेंब्लीमध्ये यंत्रणा बनविणे हे युनिटची टेनसाईल स्ट्रेंग्थ काय आहे यावर अवलंबून असते जर आपण वीट युनिटला कॉम्प्रेशिव्ह लोड युनीअक्षीयल कम्प्रेशनला अधीन केले असेल तर आपणास हे माहित आहे की पॉइसनच्या Poisson's परिणामामुळे सामग्रीमध्ये बाजूकडील फुगवटा होणार आहे आणि आपल्यास विटांच्या युनिटमध्ये क्रॅकिंग होईल आणि या क्रॅकच्या दिशेला समांतर आहेत लोड अशा प्रकारे ते अपयशी ठरतील आम्ही म्हणतो की वीट युनिटचा गाळण्याचा टप्पा तथापि अयशस्वी होण्यापासून तणावपूर्ण क्रॅक तयार होण्यास सुरुवात होते जे खरंच लोडिंगच्या दिशेला समांतर असतात आपण वरटिकल अक्सिस बेंडिंग म्हणून वीट युनिटचा विषय बनवत असल्यास वीट युनिट घ्या आणि त्यास वरटिकल अक्सिस बद्दल वाकणे आहे तर विटांच्या युनिटची टेनसाईल स्ट्रेंग्थ म्हणजे दगडी बांधकामाच्या भिंतीत क्रॅक आहे की नाही हे ठरविण्यामध्ये काय महत्त्वाचे आहे वीट युनिट विभाजित करणार आहे किंवा ते संयुक्त किंवा हेड जॉइन्ट्स मधून स्वतः जात आहे तर आपल्याकडे एक भिंत पॅनल आहे आणि जेव्हा आपण भिंतीच्या पॅनलला अनुलंब वरटिकल अक्सिस बेंडिंग वाकवत आहात तेव्हा आम्ही त्यास क्षैतिज बेंडिंग म्हणून संदर्भित केले आहे जेव्हा असे होते की जेव्हा हा क्रॅक वास्तविक वीट विभाजित होणार आहे की विटा विभाजित होणार नाही कारण युनिटची उच्च टेनसाईल स्ट्रेंग्थ आणि जॉइन्ट्सच्या मार्गाचे अनुसरण करणे वास्तविकपणे निर्धारित केले जाते की वीट टेन्शन मध्ये किती मजबूत आहे तर वीट युनिटची डायरेक्ट टेन्शन मिळविण्यासाठी थेट टेनसाईल स्ट्रेंग्थ चाचणी निर्धारित केली जाते तथापि या प्रकारची चाचणी पार पाडण्यासाठी आव्हाने आहेत आपल्याकडे चाचणीचा नमुना असू शकेल परंतु आपणास माहित आहे की विटांचे युनिट वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात जर ते विशिष्ट मॉड्यूलर आकाराचे नसतील तर वीटची उंची वेगवेगळी असू शकते तर त्याखेरीज युनिटला जेव्हा थेट ताणतणावाचा सामना करावा लागतो तेव्हा त्या पकडणे एक आव्हान आहे तर या प्रकारची चाचणी करण्यासाठी आपल्याला व्यावहारिक अडचणी आहेत बर्याचदा संरेखन योग्य आहे याची खात्री करुन या टेन्शन टेस्टिंग मशीनच्या शेवटच्या टप्प्याखाली आपणास ताण एकाग्रता नसते आणि स्थानिक विटा स्वतःच पिचणे ही थेट समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना आपणास येणारी समस्या असते वीट युनिट सह चाचणी म्हणूनच थेट ताण चाचणी ही अशी गोष्ट नसते जी सामान्यत घेतली जाते आणि आम्ही फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ चाचणीद्वारे करतो तर आपण दगडी बांधकामाची फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ कशी मोजता फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ मोजण्यासाठी आम्हाला मदत करू शकणारी सर्वात सोपी चाचणी फोडण्याच्या मोडुलस ऑफ रपचर आहे आणि फोडण्याच्या मोडुलस ऑफ रपचर हे साध्या लवचिक सिद्धांताचे अनुसरण करते आपण युनिटला बेंडिंगच्या अधीन ठेवत आहात आपण असे गृहित धरत आहात की या बाह्य लोडमुळे युनिटमधील झुकणारा क्षण वास्तविक रेषात्मक लवचिक आहे अपयश येते जेव्हा धार तंतूंच्या लवचिकते मध्ये टेनसाईल स्ट्रेंग्थ पोहोचते आणि युनिटच्या स्वतःच फ्लेक्सरल टेन्शन आपण अपयशी ठरता तर आम्ही खरोखर करतो ते म्हणजे तीन बिंदू वाकण्याची चाचणी आपल्याकडे दोन आधार बिंदू आणि एक लोडिंग पॉवीट वीट युनिटच्या मध्यभागी उजवीकडे आहे ते पुन्हा सपाट आणि चाचणी केलेले आहे तर या प्रकरणातील झुकणारा क्षण हे सुनिश्चित करेल की मध्यभागी अधिकतम झुकणारा क्षण आहे आणि त्याच ठिकाणी आपण तळाशी अपेक्षा केली पाहिजे तळाशी तंतू क्रॅक होतील तर ही एक सरळ पुढे चाचणी आहे लागू केलेला ताण ग्रेडियंट खात्री करेल की तंतू तंतूच्या मिड स्पॅन मध्ये अपयश येते क्रॉस सेक्शनच्या सेक्शन मॉड्यूलसने विभाजित केलेल्या क्षणाच्या विचारात घेतल्यामुळे मोडुलस ऑफ रपचर आपल्याला दगडी बांधकाम युनिटची फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ विटांच्या युनिटचे फुटणे किंवा फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ यांनी दिले आहे मोडुलस ऑफ रपचर fr 1 5PL Bt2 P axial load at failure of unit in flexure L span B breadth of brick unit t thickness of brick unit या चाचण्यांच्या सांख्यिकीयदृष्ट्या संबंधित संख्येच्या आधारे जे निरीक्षण केले जाते ते म्हणजे फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ नेहमीच डायरेक्ट टेन्शन स्ट्रेंग्थ पेक्षा उच्च असल्याचे दिसून येते आणि असे आहे मुख्यत थेट तणाव चाचणीमध्ये संपूर्ण क्रॉस विभाग असतो या वस्तुस्थितीमुळे संपूर्ण क्रॉस विभागात समान तणाव असलेल्या समान स्थितीचा अधीन तर अ मध्ये फ्लेक्सरल टेनसाईल टेस्ट ही अत्यधिक तंतू असतात ज्यास जास्तीत जास्त टेनसाईल स्ट्रेस ताण होतो तथापि तणाव ग्रेडियंट सिस्टममध्ये पुढील सामर्थ्यासाठी अनुमती देत आहे आपण दगडी बांधकाम च्या तणावपूर्ण शक्ती काय आहे हे हस्तगत करण्यात स्वारस्य आहे तर ते पाळले जाते की आपण ही चाचणी केल्यास आपण दगडी बांधकाम मिळविण्याची तणावपूर्ण शक्ती जाईल सतत उच्च असू थोडक्यात आपण या चाचणीद्वारे मोडुलस ऑफ रपचर प्रमाण घेतल्यास युनिटच्या कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आपल्याला 10 ते 30 दरम्यान कुठेतरी गुणोत्तर मिळेल टक्के आणि ही आपल्याकडे डेटा नसल्यास आपल्या वापरासाठीची एक विशिष्ट श्रेणी आहे एक पुराणमतवादी जर तुम्हाला माहित असेल तर वीट युनिटची 10 तणावपूर्ण शक्ती असल्याचे अंदाज सह प्रारंभिक मूल्य चांगले आहे आपल्यास प्रायोगिक चाचणीतून खरोखरच चांगले मूल्ये मिळाल्यास चांगले तर आपणास कमी मर्यादेचे मूल्य 10 टक्के नाही जे आपल्याला एखाद्या सामग्रीसाठी देखील माहिती आहे काँक्रीट प्रमाणे आम्ही असे गृहित धरतो की टेनसाईल स्ट्रेंग्थ कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ च्या 10 टक्के आहे तर बर्यापैकी सर्व साहित्य या सर्व बांधकाम साहित्या ज्यामध्ये कमकुवत आहे टेनसाईल स्ट्रेंग्थ 10 ते 20 टक्के किंवा त्याहून अधिक प्रमाणात क्रमवारीची तणाव असते तीन बिंदू वाकणे चाचणीद्वारे केली जाणारी फ्लेक्सुरल टेन्सिल स्ट्रेंथ टेस्ट हा दगडी बांधकाम युनिटच्या टेनसाईल स्ट्रेंग्थ अंदाज लावण्याचा एकमेव मार्ग नाही आपल्याकडे डायरेक्ट टेन्शन स्ट्रेंग्थ आहे आपल्याकडे तीन बिंदू वाकण्याची चाचणी आहे आणि आपल्याकडे स्प्लिट टेन्शन टेस्ट नावाची आणखी एक चाचणी देखील आहे स्प्लिट टेन्शन टेस्ट पुन्हा एक चाचणी आहे जी कंक्रीटची तणावपूर्ण शक्ती शोधण्यात स्वीकारली जाते कंक्रीटमध्ये आम्ही विभाजित तणाव चाचणी करण्यासाठी सिलिंडर्स वापरतो अन्यथा याला सुधारित ब्राझीलियन चाचणी म्हणून संबोधले जाते आपण मिळवू शकता आपण कॉम्प्रेशनला क्रॉस सेक्शन अधीन करीत आहात तथापि आपल्याला टेनसाईल स्ट्रेंग्थ प्राप्त होईल कारण प्लेन मध्ये मध्ये कार्य करणारे कॉम्प्रेशन लोड क्रॉस विभाग विभाजित करेल तर विभाजन तन्यता सामर्थ्य चाचणी आपल्याकडे जिथे आहे तेथे चालते या प्रकरणात आपण सिलिंडरसह कार्य करत नाही आपण प्रत्यक्षात वीट युनिटसह जसे कार्य करत आहात तर आपण वीट युनिट ठेवता आणि आता आपणास हे निश्चित करावे लागेल की आपले लोडिंग प्लेन आणि प्रतिक्रिया प्लेन त्याच प्लेनसह त्याच प्लेनच्या बाजूने आहेत आणि आपण त्यास कॉम्प्रेशनच्या अधीन आहात तर आपल्याकडे प्रतिक्रिया प्लेन आहे आपल्याकडे लोड लाइन आहे आणि आपण प्लेन मध्ये अधीन करीत आहात ज्यास आकृतीमध्ये स्प्लिटिंग प्लेन म्हणून संबोधले जाते ते संकुचित करते आणि यामुळे हे सुनिश्चित होते की संपूर्ण स्प्लिटिंग प्लेन एकसमान ताणतणावाखाली आहे तर या चाचणी अंतर्गत आपण युनिटला त्या प्लेन शुद्ध ताणतणावाखाली आणाल आणि युनिटची तणावपूर्ण शक्ती काय आहे याचा अंदाज येईल अर्थात या प्रकरणात त्या समस्येच्या यांत्रिकीने ठरविलेल्या त्या प्लेन मध्ये या तणावाच्या वितरणातील कॉम्प्लेक्सिटी आपण घेऊ शकत नाही P विभाजित b t होणार परंतु त्यास सुधारित करणे आणि लवचिकतेच्या सिद्धांताद्वारे आवश्यक आहे आपल्याला येथे दिलेली वीट युनिटची स्प्लिट टेन्शन टेस्ट सामर्थ्य मिळेल ft 2P L b t तर या चाचणीची समस्या ही आहे ही वेळ घेणारी आहे आपल्याला ती खूप अमलात आणणे आवश्यक आहे सावधगिरीने हे नियंत्रित करणे आपल्याकडे लोड लाइन आणि प्रतिक्रिया रेखा विचलित होऊ शकत नाही चाचणी कठीण आहे आणि म्हणूनच ही वेळ घेणारी आहे आणि जे सामान्यत साजरा केला जातो तेच परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात फरक आहे तर आपल्याकडे सरासरी मूल्ये असतील चाचणी निकालांमध्ये महत्त्वपूर्ण स्कॅटर तर हे आपल्याला पुन्हा तणावाचे एक उपाय देत आहे सामर्थ्य आणि दोन लाइन भार विभाजित प्लेन मध्ये सतत तणाव सुनिश्चित करतात पुन्हा आपणास स्प्लिट टेन्शन टेस्ट मिळणारी सरासरी शक्ती जवळपास आहे आणि फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ किंवा थ्रीपॉवीट प्रमाणे तणाव ग्रेडियंट नसते बेंडिंग चाचणी तथापि स्प्लिट टेन्शन टेस्ट काही जास्त व्हॅल्यू देतात थेट ताण चाचणी पेक्षा हे नियमितपणे लक्षात घेणे अत्यंत मनोरंजक आहे तीन बिंदूच्या बेंडिंगच्या चाचणीसह लवचिक चाचणी आपण असल्यास मूल्ये अधिक मिळतील वीट युनिटच्या तन्यतेच्या शक्तीचा अंदाज घेत आहे तर हा एक आलेख आहे जिथे आपण x axis सह गुणोत्तर संपीडित करता y axis वर कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ करण्यासाठी टेनसाईल स्ट्रेंग्थ आणि आपण बिंदूचे दोन संच पाहू शकता आपल्याकडे तीन बिंदू वाकण्याच्या चाचणीचे आणि गुणांचे गुण येत आहेत विभाजन ताण चाचणी आपल्याकडे असलेल्या सर्व संकुचित सामर्थ्यानुसार आपण हे सातत्याने पाहू शकता तर आपण विविध प्रकारच्या विविध संक्षिप्त शक्तींचे युनिट वापरत आहात आपण पाहू शकता स्प्लिट टेन्शन टेस्ट आपल्याला त्याबद्दलचा अधिक अचूक अंदाज देईल युनिटची तन्य शक्ती क्रॉसच्या यांत्रिकीमुळे लवचिक शक्ती विभाग आणि सामर्थ्य ग्रेडियंट किंचित जास्त असेल आणि सरासरी आम्ही आहोत डायरेक्ट टेन्शन किंवा स्प्लिटमधून मिळवलेल्या मूल्यांपेक्षा 20 ते 50 टक्के जास्त बोलणे ताण चाचणी तर या माहितीमधील एक गोष्ट आपल्याला खरोखर लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे कारण जर आपण दगडी बांधकाम साठी मोडुलस ऑफ रपचर मूल्याचे वापरत आहात जे फ्लेक्सरल स्ट्रेंग्थ नाही तर आपणास हे माहित असावे की फ्लेक्सरल टेनसाईल स्ट्रेंग्थ जास्त आणि कदाचित वाढत जाईल ज्या प्रकारे युनिट क्रॅकिंग होत आहे त्या यंत्रणेमधील फरक लक्षात घेता आपण त्याचे मूल्य कमी करा म्हणून आम्ही कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आणि तन्य शक्तीची तपासणी केली युनिटचे पाणी शोषण गुणधर्म कदाचित दगडी बांधकाम युनिट्सची एक अतिशय महत्वाची मालमत्ता आहे हे ज्या प्रकारे दगडी बांधकामाला सामर्थ्य मिळते त्या मार्गाने फसवू शकते जर बांधकाम टप्प्यात योग्य लक्ष दिले गेले नाही किंवा युनिट निवडण्यापूर्वी युनिटचे पाणी शोषण वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेण्यासाठी योग्य लक्ष दिले गेले नाही तर तर पाण्याचे शोषण हे एक पॅरामीटर आहे जे आपल्याला मोर्टार आणि युनिट दरम्यान किती चांगले आणि किती लवकर एक बंध विकसित होत आहे हे सूचित करते आणि हे बंधन आपल्यासाठी आवश्यक आहे कारण बॉन्डमुळे असेंब्लीची ताकद स्थापित होते तर आपल्याकडे ओलावा आहे जो मोर्टारमधून युनिटद्वारे मुक्तपणे शोषला जातो म्हणून ज्या क्षणी आपण निश्चितपणे वीट बनवित आहात त्या क्षणी जेव्हा आपण आपली वीट तयार कराल आणि मग आपण त्यावर मोर्टार लावाल त्या युनिटमध्ये मोर्टारमधून ओलावा शोषून घेण्याची प्रवृत्ती असते मोर्टार प्लास्टिक योग्य आहे आणि जर आपण पोकळ ब्लॉक्ससह काम करत असाल आणि जर आपण पोकळ ब्लॉकमध्ये मातीची वीट तयार करत असाल तर पोकळ चिकणमाती वीट किंवा सिमेंट ब्लॉकमध्ये ग्रॉउटमधून पाणी शोषण्याची प्रवृत्ती असेल तर हे देखील होऊ शकते तर ग्रॉउट आणि मोर्टार पाण्याचे स्त्रोत आहेत आणि युनिटच्या वॉटर शोषक मालमत्तेवर अवलंबून तो मोर्टारमधून कमी किंवा जास्त पाणी शोषून घेतो आता ही एक समस्या आहे कारण जर आपण मोर्टारचे पाणी काढून घेत असाल तर आपण मोर्टारमधील सिमेंटच्या हायड्रेशन प्रक्रियेस हस्तक्षेप करू शकता तर खरोखर काय होते आणि याचा परिणाम आम्ही आपल्याकडे पाण्याचे शोषण करण्याचे गुणधर्म किंवा कमी प्रमाणात शोषक गुणधर्म असल्यास तपासू शकतो तर दगडी बांधकाम युनिटच्या पाणी शोषक मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी घेतलेल्या चाचण्यांपैकी एक म्हणजे शोषण चाचणीचा प्रारंभिक दर योग्य आणि हे फार महत्वाचे आहे कारण पहिल्या काही मिनिटांतच मोर्टारसह उपलब्ध असलेले सर्वात महत्वाचे पाणी काढून टाकले जाते हे युनिट किती पाणी शोषू शकते हे नंतर नाही सुरुवातीच्या काही मिनिटांत जेव्हा मोर्टारसाठी गंभीर पाणी उपलब्ध नसल्यास आपल्या बॉण्डची स्थापना होईल तेव्हा आपल्याला बॉन्डची समस्या होईल तर शोषण चाचणीचा प्रारंभिक दर प्रत्यक्षात काय करतो हे एका मिनिटात स्थापित करण्याचा प्रयत्न करतो प्रति युनिट क्षेत्रामध्ये 1 मिनिटात आपण एक वीट घेऊन काम करीत आहात म्हणून आपण विसर्जित केले असल्यास आपण प्रति युनिट क्षेत्राचा अंदाज घेऊ शकता एका ट्रेमध्ये वीट ज्याची उंची सुमारे 3 mm आहे किती पाणी शोषले जात आहे तर आपण एक वीट युनिट आणा आपल्याकडे एक कुंड आहे ज्यामध्ये आपल्याला जवळजवळ 3 mm पाणी मिळाले आहे आणि आपण सपाट निहाय एक पृष्ठभाग खाली ठेवत आहात आणि 1 मिनिटानंतर आपण वजन मोजण्यापूर्वी वजन किती मोजले आहे ते किती पाणी हे विटांचे युनिट शोषण्यास सक्षम आहे तर ही चाचणी एक मिनिट टिकते आणि नंतर आपण काही मोजमाप करा म्हणून शोषणाचा प्रारंभिक दर म्हणून C वजा B म्हणून गणना केली जाते जिथे C 1 मिनिट पाण्यात 3 mm पाण्यात बुडलेल्या वीट युनिटचे वजन असते तर एकदा आपण एका मिनिटासाठी ते विसर्जित केले की त्यास तोलून काढा परंतु आपण हे करण्यापूर्वी सुमारे 24 तास ओव्हनमध्ये वाळवल्यानंतर आपण वीटचे वजन केले असते म्हणून आपण जे वीट घेता ते ओव्हनमध्ये ठेवता एका दिवसासाठी सोडा बाहेर काढा ते गरम होईल आपण ते कधीकधी बाहेर सोडता जेणेकरून ते तपमान खाली येईल परंतु दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही ओलावा विस्ताराबद्दल बोललो म्हणून जेव्हा आपण हे युनिट चेंबरमध्ये ठेवत असाल आणि 24 तास ते कोरडे कराल तेव्हा ते सर्व ओलावा गमावून बसणार आहे आणि जेव्हा आपण त्यास बाहेर आणता तेव्हा वातावरणातून ओलावा शोषला जाईल तर जर आपण ओव्हनमधून थेट बाहेर पडलेल्या वीट युनिटची चाचणी घेत असाल तर पाणी शोषणासाठी चुकीचे मूल्य मिळेल कारण आपण आता त्यास पाण्याचे जास्त शोषण केल्याने बाईस देत आहात तर हवेतील ओलावा खरोखरच विटांनी शोषला जाईल तर आपण ओलावा वाढविण्यास परवानगी द्या ते खोलीच्या तपमानावर खाली येऊ द्या आणि नंतर आपण ही चाचणी करा म्हणून एकदा तुम्ही क्रॉस सेक्शनच्या क्षेत्रावर B व C C वजा B मोजला तर वीट युनिटच्या रुंदीची लांबी तुम्हाला प्रति मीटर प्रति वर्ग किलो किलोग्रामच्या दृष्टीने दर्शविलेल्या इराचे मूल्य मिळेल kgminm2 आणि नक्कीच या उजवीकडे काही मर्यादा आहेत आणि विटाच्या चिकणमातीची वीट पाण्यातील शोषणात कुख्यात आहे जर इरा खूप जास्त असेल तर तो मोर्टारमधून जास्त प्रमाणात पाणी शोषत असेल तर आपण ज्या समस्या उद्भवणार आहात ती आहे मोर्टार कोरडे होईल आता जर मोर्टारने हायड्रेशन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला ओलावा कमी केला आणि आपल्याला बॉन्डची समस्या असेल तर आपल्याला बॉन्डची समस्या होईल आणि हे स्वतः घालण्याच्या पहिल्या काही मिनिटांत आहे म्हणून जे सामान्यतः केले जाते तेच आपण केले आहे बांधकामांसाठी साइटवर नेण्यापूर्वी आपण विटा ओला केल्यामुळे आणि सामान्यत जर पाणी शोषण दर इरा सुमारे 1 5 kgminm2 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला निश्चितच आपले ओले करावे लागेल विटा अन्यथा आपल्याला बॉन्डची समस्या असेल होय आपला प्रश्न 3 mm बरोबर का आहे तर ही एक चाचणी आहे जी माझ्याकडे विटांचा कोर्स आहे त्या जागेवर आणि विटांच्या कोर्सच्या वरच्या बाजूला मी प्रत्यक्ष मोर्टार ठेवत आहे तर हे खरोखर पृष्ठभाग शोषून घेणारे पाणी आहे मला या चाचणीत किती रस आहे किती वीट स्वतः शोषून घेणार आहे हे समजून घेण्यात मला रस नाही प्लॅस्टिक मोर्टारच्या संपर्कात असलेली पृष्ठभाग केवळ वरच्या पृष्ठभागावर किंवा खालच्या पृष्ठभागावर असते आणि म्हणूनच आम्ही स्वतःस जवळजवळ 3 mm पर्यंत मर्यादित करतो आणि अर्थातच वीट युनिट स्वत ज्या ओले मोर्टारच्या संपर्कात आहे तेथे केशिका क्रिया होणार आहे आता जर आपल्याकडे पाण्याचे अत्यल्प शोषण कमी असेल तर आपल्याला आणखी एक समस्या आहे मोर्टार प्लास्टिक आहे आणि आपल्याकडे एक युनिट आहे ज्याला पाणी शोषू इच्छित नाही तर या प्रकरणात काय घडेल ते म्हणजे मोर्टारमध्ये स्त्राव होण्याची प्रवृत्ती असते ज्यामुळे मोर्टारमध्ये जास्त पाणी प्रत्यक्षात पृष्ठभागावर येते हे अगदी कॉंक्रिट मध्ये देखील होते घटनेस स्त्राव असे म्हणतात तर पाण्याचे चित्र आहे जे सामान्यत वरच्या बाजूस बनते आणि आता जर मोर्टार आणि विटांच्या युनिट दरम्यान पाण्याचे चित्र तयार झाले तर आपल्याला बंधन नसते म्हणून मोर्टारमध्ये जास्त पाणी किंवा एकतर जास्त पाणी किंवा वीटातून कमी शोषण करणे ही समस्याप्रधान आहे आणि जर आपण 0 25 kgminm2 पेक्षा कमी पाण्याचे शोषण पाहत असाल तर ते समस्याप्रधान आहे अशा परिस्थितीत आपल्याकडे हे निश्चित करणे आवश्यक आहे की हे बंधन विकसित केले गेले आहे जे अवघड प्रकरण आहे आणि जर आपल्याला आठवत असेल की मी मातीच्या विटाच्या प्रकारांबद्दल बोलत असताना आम्ही मोल्ड केलेल्या विटा आणि वायर कट विटांचा संदर्भ घेतो वायर कट विटामध्ये विशेषत पाण्याचा कमी शोषण करण्याची प्रवृत्ती असते तर वायर कट विटांमुळे आपल्याकडे कदाचित भक्कम विटा असू शकतात परंतु कदाचित आपल्याकडे खूप मजबूत उंच चिवट बांधकाम असेल कारण ते बॉन्ड स्थापित करण्यास सक्षम राहणार नाही परंतु कम्प्रेशनमध्ये कमकुवत असलेल्या मोल्ड केलेल्या विटाची कामगिरीत अधिक चांगली ताकद असेल कारण ती रोखे सहज स्थापित करू शकता तर हे एक महत्त्वाचे मापदंड आहे जे दगडी बांधकामाच्या वर्तनापासून बांधकामांशी सिद्धांताशी खरोखर जोडते पाणी शोषण्याचा प्रारंभिक दर एक पॅरामीटर आहे परंतु जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की वीट पाणी शोषून घेण्यास किती जात आहे कारण जर वीट युनिटमध्ये पाणी भिजत असेल तर आपल्याला टिकाऊपणाची समस्या आहे जर ते स्पंजसारखे पाणी भिजत असेल तर पुन्हा समस्या आहे कारण ते आधीच सच्छिद्र आहे आहे तर पाण्यातील शोषण चाचणी ही विशिष्ट चाचणी केली जाते ही 24 तासांची चाचणी असते जेथे आपण बुडत आहात या प्रकरणात आपण पाण्यात विटांचे युनिट विसर्जन करणार आहात कारण आपल्याला किती हे जाणून घ्यायचे आहे पाण्याचे एकूण वजन वीट युनिट प्रत्यक्षात शोषून घेऊ शकणार्याचे यामध्ये आपण खरोखर जे करीत आहात ते आहे आपण रूम तापमानावर संपूर्ण वीट बुडवा त्यास 24 तास सोडा वीटचे वजन यापूर्वी मोजा नंतर वीटचे वजन मोजा आणि वीटच्या प्रमाणात वजन कमी करा वीट युनिटद्वारे किती पाणी शोषले जाऊ शकते आपण देऊ शकता विशेषत मोल्डेड विटासाठी हा नंबर काय असू शकतो याचा अंदाज लावता धोका पत्करू शकतो विद्यार्थीः 20 टक्के हे वीटापेक्षा जास्त 20 टक्के वजन असू शकते वीटचे वजन किती आहे साधारणपणे होय 3 5 ते 4 किलोग्राम वीट असेल जर आपल्याकडे वीट सुमारे 3 5 ते 4 किलोग्रॅम आहे आणि पाण्याचे वजन कमी करुन तो पाचवा भाग शोषण्यास सक्षम आहे जर आपण आपल्या विटांचे दगडी बांधकाम संरक्षित न केल्यास आणि जर वीट जास्त शोषक असेल तर ते पावसाळ्यात आपल्या दगडी बांधकामात असते भिंती पाणी भिजवणार आहेत ही टिकाऊपणाची संभाव्य समस्या आहे तर येथे आपल्याला 24 तास थंड पाण्यात विसर्जनानंतर वीट युनिटचे वजन आवश्यक आहे आणि आपल्याला आधीचे वजन माहित आहे तर शेवटी टक्केवारी म्हणून पाण्याचे शोषण D वजा B B गुणीला 100 केले जाते तर हे स्थापित झाले आहे मूलभूतपणे आपण मोजत आहात की व्हॉईड्स किती आहेत आणि किती पाणी मुक्तपणे आत आहे आणि उपलब्ध असलेल्या सर्व छिद्रांची जागा भरत आहे आपणास वीटची एकूण पाणी शोषण क्षमता प्राप्त होते तेथे आणखी एक जल शोषण चाचणी आहे आणि ही जल शोषण चाचणी देश किंवा कमीतकमी उष्णकटिबंधीय प्रदेशांसाठी इतकी नाही परंतु ज्या प्रदेशात वर्षाकाच्या इतर वेळी थंड वातावरण आणि उबदार हवामान असते त्या क्षेत्रासाठी हे अधिक असते 5 तास पाण्याचे शोषण करते चाचणी केली जाते जेथे आपण 20 तास पाणी शोषण चाचणी करता जिथे मुक्तपणे छिद्रांमध्ये जाऊन छिद्र भरुन टाकणारे पाणी मोजले जाते 5 तासाच्या पाण्याच्या शोषणाच्या चाचणीमध्ये आपण प्रत्यक्षात काय करत आहात हे आपण उकळत्या पाण्यात बुडत आहात तर या प्रकरणात आपल्याकडे दबाव आहे आणि दबाव उर्वरित छिद्रांमध्ये पाणी शिरत आहे तर जेव्हा आपण 5 तासांची जल शोषण परीक्षा घेता तेव्हा लहान छिद्र भरून जातील आणि खरोखर काय होते खरोखर हे लक्षात घेते की अतिरिक्त छिद्र उपलब्ध आहे जे लहान छिद्रांमध्ये उपलब्ध आहे जे पाणी भरत नाही मुक्तपणे फिरते या प्रकरणात आपण उच्च तापमानाखाली आहात आणि दाबांचे पाणी या छिद्रांमध्ये जात आहे हे महत्वाचे आहे कारण आपणास हवामानात जेथे थंड वातावरण थंड होते त्या लहान छिद्रांमध्ये पाणी शिरते आणि नंतर ते स्थिर होते तेव्हा व्हॉल्यूममध्ये बदल होतो आणि आपण प्रत्यक्षात विटामध्ये आणि गोठविलेले चक्र असलेल्या सूक्ष्म क्रॅक येऊ शकतात फ्रीझ पिघळण्याच्या चक्रामध्ये आपणास पहिल्या दिवसापासून वीट खराब होण्याची प्रगती होईल तर ही एक चाचणी आहे जी आपण बांधकामासाठी निवडलेली वीट किती टिकाऊ आहे हे समजण्यासाठी वापरली जाते आणि मूल्य किंवा मापदंड जे विटांचे युनिट किती चांगले संतृप्ति गुणांक म्हणून संदर्भित करतात ते दर्शवितात एक गुणोत्तर आहे जे मोजले जाते जे प्रमाण वीटच्या वजनाने 5 तासांच्या पाण्याचे शोषण चाचणी नंतर मोजले जाते पाणी शोषण चाचणी आधी वीट तर हा संतृप्ति गुणांक आपणास फ्रीज पिघळण्याच्या चक्र दरम्यान समस्या निर्माण करू शकेल असा विट युनिट असणार आहे का हे तपासले गेले आहे आणि संतृप्ति गुणांक कमी असल्यास ते चांगले आहे कारण ते सूक्ष्म छिद्र एकमेकांशी जोडलेले सूक्ष्म छिद्र तयार करण्यासाठी नसतात अंतर्गत दबाव आणि अंतिम क्रॅकिंग आणि विघटन तेथे नक्कीच मर्यादा आहेत आणि या मर्यादा काय आहेत हे तपासणे हे शिक्षण देणारे असेल मी हे सांगू इच्छितो की मातीच्या वीट युनिटसाठी आयएस कोडची IRA चाचणी नाही शोषण चाचणीचा प्रारंभिक दर आयएस कोडमध्ये नाही आपल्याकडे केवळ जल शोषण चाचणी आहे आयआरए चाचणी मिनिटांची चाचणी हा एक चाचणी प्रोटोकॉल आहे जो आपण ASTM मानदंड अमेरिकन मानकांचा संदर्भ घेऊ शकता आणि त्या अमलात आणू शकता कारण ते एक अत्यंत मूल्यवान पॅरामीटर आहे तर ASTM मानक ASTM C67 एक कोड जो बांधकाम साहित्याचा संदर्भ देतो यामध्ये चिकणमातीच्या विटांसाठी निर्धारित केलेली इरा श्रेणी 0 25 ते 2 दरम्यान किंवा प्रति मीटर प्रति चौरस 2 2 05 किलोग्रामपेक्षा जास्त आहे आणि आपल्याकडे पाण्याचे शोषण करण्याची मर्यादा आणि संपृक्तता गुणांक मर्यादा देखील आहेत भारतीय कोड IS 3495 मध्ये जळलेल्या चिकणमातीच्या वीटांच्या चाचणीच्या पद्धतींबद्दल आणि त्यातील वैशिष्ट्यांविषयी सांगण्यात आले आहे जोपर्यंत आपण वर्ग 3 ते वर्ग 12 5 पर्यंतच्या वीटांचे वर्ग आणि 12 5 च्या पलीकडे काहीही बघत नाही तोपर्यंत वजनाने 20 टक्के पाणी शोषण्यास अनुमती देते परवानगी दिलेल्या पाण्याचे शोषण कमी आहे जे 15 टक्के आहे तर कॅप अनुक्रमे 12 5 पर्यंत आणि 12 5 च्या पलीकडे 15 टक्के आणि वजनाने 20 टक्के आहे म्हणून आपण पहाल की आपण उच्च सामर्थ्याने जाताना आपल्या विटामध्ये कमी प्रमाणात पाणी शोषणे चांगले आणि खासकरुन जेव्हा आपण दगडी बांधकाम अधिक मजबूत केली असेल तर आपण उच्च सामर्थ्यासह विटा वापरता परंतु मजबुतीकरणात गंज येण्यासारखे टिकाऊपणाचे प्रश्न तयार करू इच्छित नाही कारण आपली वीट खरंच पाणी भिजत आहे आणखी एक मालमत्ता जी अधिक टिकाऊपणाशी संबंधित आहे परंतु कालांतराने त्याकडे लक्ष न दिल्यास आपणास वीटात ताकद कमी होण्याची समस्या उद्भवू शकते तर एफलोररेसेन्स म्हणजे आणखी एक मालमत्ता आहे जी सामान्यतः तपासली जाते आणि एफलोररेसेन्स आपण त्यांच्यावर पांढरे ठिपके असलेल्या चिनाकृती भिंती पाहिल्या असतील आणि बहुतेकदा आपल्याला कदाचित ते दिसणार नाही कारण भिंत प्लास्टर केलेली आहे परंतु कोरडे होण्यामुळे पृष्ठभागावर क्षार आणि जमा होण्याची ही क्रमवारी प्रत्यक्षात घडेल आणि जर ती प्लास्टर केली असेल तर कदाचित ती आपल्याला इतकी स्पष्टपणे दिसू शकणार नाही परंतु जर ही इमारत अप्रिय नसलेली भिंत असेल जिथे आपण वीटांचे काम पूर्ण केले आहे तर क्षारांच्या वाहतुकीमुळे या भिंतींमध्ये किती एफलोररेसेन्स होत आहे हे आपण मोजू शकता आता आपल्याला असे वाटते की हे क्षार कुठून येत आहेत विद्यार्थी संदर्भ वेळ 3543 पाणी पाणी तर आपण हे क्षारांचे स्रोत दोन पट होऊ शकता हे प्रत्यक्षात बांधकाम करतानाच आपण पाण्याचा वापर केला आहे ज्यात क्षारांचे प्रमाण जास्त आहे आणि यामुळेच पाण्यावरील चाचण्या बांधकामादरम्यान केल्या जातात तर आपल्याकडे हे अवांछित क्षार नाही तर एक स्त्रोत ताजेतवाने घातलेला मोर्टर किंवा बांधकाम असू देण्यापूर्वी आपण खरोखर विटा धुण्यासाठी किंवा विटा ओला करण्यासाठी वापरत असलेले पाणी असू शकते वैकल्पिकरित्या आपण मातीपासून केशिका क्रिया करू शकता आणि ओले माती प्रत्यक्षात मातीमधून लवण वाहून नेण्यास मदत करू शकते आपल्याकडे ओलसर ओले मातीत संपर्कात असलेल्या भिंती टिकवून ठेवणार्या ओलसर प्रूफिंग कोर्स किंवा भिंती नसल्यास त्या रचनेत तर जे खरोखर घडते ते म्हणजे क्षार आणि हे विद्रव्य क्षार बरोबर विरघळणारे लवण आहेत ते वीट युनिटमध्येच उपस्थित होऊ शकतात वीट युनिटचे स्वतः उत्पादन वीटात अशुद्धी असू शकते आणि आम्ही त्या अशुद्धी उपस्थित असल्याचे पाहिले आहे ते आणखी एक स्रोत असू शकते तर आपल्याकडे बरेच स्रोत आहेत आणि जेव्हा केशिका क्रियेमुळे ओलावा स्थानांतरित होऊ लागतो बाष्पीभवन होण्याकरिता बाह्य भागात येतो तेव्हा आपल्याकडे हे क्षार आहेत ज्या पृष्ठभागावर स्फटिकासारखे सुरू होतील म्हणूनच जर आपल्याकडे जबरदस्त फुलणे असेल तर आपण या चित्रात पाहिल्याप्रमाणे दगडी बांधकामामध्ये दाग घ्याल जर ते हलके असेल तर कदाचित आपण अगदी सक्षम असाल तर ते अगदी लहान डाग असू शकतात अगदी सहज जाऊ शकतात आता तापमानात अचानक बदल झाल्यास आणि तापमानात स्पाइक्स वाढत गेले तर प्रत्यक्षात काय होईल ते द्रुत कोरडे होत असेल तर ते सॉल्ट पृष्ठभागावर पोहोचू शकणार नाहीत आणि विटांच्या क्रॉस विभागातच स्फटिकासारखे बनतील अशा परिस्थितीत पुन्हा क्रिस्टलायझेशन मुळे व्हॉल्यूम बदलू लागतात आणि अंतर्गत क्रॅक तयार होतात आपण जलद कोरडे आणि शरीरातील क्षारांचे स्फटिकरुप उद्भवू शकतात तर ठीक आहे म्हणून एफलोररेसेन्स ही एक पॅरामीटर असते जी आपण अभ्यास करत असताना बांधकामासाठी सामग्री निवडत असताना तपासणे आवश्यक आहे आयएस कोड प्रत्यक्षात आपल्याला एफलोररेसेन्स तपासण्यासाठी एक चाचणी पद्धत देते ही अगदी सोपी चाचणी आहे आपल्याकडे एक ट्रे आहे ज्यामध्ये विटांचे युनिट विसर्जित केले जातात आणि आपण काही दिवस थांबाल की पाणी शोषून घेण्यासाठी आणि बाष्पीभवन व्हावे लागेल आपण केशिकाच्या कृतीद्वारे पाण्याची हालचाल प्रत्यक्षात होईपर्यंत आणि आपण विटांच्या पृष्ठभागाची तपासणी होईपर्यंत हे काही दिवस पुन्हा भरता आणि ठेवता पुष्पपात्राच्या संदर्भात आपण ज्याचे निरीक्षण करता त्याचे वर्गीकरण या प्रकरणात एफलोररेसेन्स तेचे उत्तरदायित्व म्हणून संदर्भित आपण पाच स्तरीय वर्गीकरण पहाल शून्य आपल्याला कोणतेही संवेदनाक्षम दिसत नाही आपल्याला कोणतीही ठेव दिसत नाही थोड्या प्रमाणात 10 टक्के त्या क्षेत्राचा पातळ ठेवींचा थर व्यापलेला असतो मध्यम क्षेत्राचा 50 टक्के भाग मध्यम भाग असतो जड खूप भारी ठेवी आणि 50 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र उघडकीस येते आणि अत्यंत गंभीर किंवा गंभीर असते जेव्हा इतके जास्त ठेव होते खरं तर आपण आपला हात वापरल्यास ते फ्लेक करतात आपल्याला लवण फ्लेकिंग मिळेल आणि तेच तेथे आहे किंवा ते गंभीर एफलोररेसेन्स आहे आणि जेथे वर्ग 12 5 पर्यंतच्या तपशीलांचा प्रश्न आहे केवळ एफलोररेसेन्स करण्यासाठी मध्यम दायित्वाची परवानगी आहे आणि जर आपण खरोखर वर्ग 12 5 च्या पलीकडे सामर्थ्याकडे जात असाल तर आपण जरासे पुढे जाऊ शकत नाही म्हणूनच आपल्याला प्रत्यक्षात हा बांधकामासाठी मिळत असलेल्या बर्याच विटासाठी तपासून पहावा लागेल अर्थात आणखी एक मालमत्ता ज्याला महत्त्व आहे या गुणधर्मांचे उपयुक्त ते ज्ञान थर्मल विस्ताराचे गुणांक आहे होय प्रश्न असा आहे की आपण वापरत असलेल्या पाण्याच्या प्रकारावरुन विटाचा प्रत्यक्ष प्रभाव पडतो तेव्हा आम्ही विटांचे एफलोररेसेन्स होण्याचे उत्तरदायित्व का वर्गीकृत करीत आहोत खरं आहे परंतु ही चाचणी प्रत्यक्षात त्या वीटमध्ये किती क्षारांची आहे हे पाहत आहे तर जर आपल्या चिकणमातीमध्ये खनिज पदार्थ आहेत आणि आपल्याला हे माहित नाही आहे की ते उपस्थित आहेत जर आपण ही चाचणी केली तर आणि अर्थातच प्रयोगशाळेत आपण मिठाचे पाणी वापरणार नाही म्हणजे आपण खनिजांमध्ये जड असलेल्या पाण्याचा वापर करणार नाही आपण जे पाणी आहात ते तपासा आपण वापरत आहात आणि आपण डिस्टिल्ड वॉटर वापरत आहात तर आपणास खात्री आहे की ते क्षारयुक्त नाही तर हे खरंच सांगत आहे की वीट चांगल्या गुणवत्तेची आहे की नाही दगडी बांधकाम असेंब्ली तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या इतर सामग्रीच्या संदर्भात आम्ही कुठे उभे आहोत हे जाणून घेण्यासाठी या संख्या थर्मल विस्ताराचे गुणांक उपयुक्त आहेत म्हणून जर आपल्याकडे बांधकामासाठी वापरत असलेल्या चिकणमातीच्या वीट एकके असतील तर आपण पहाल की कॉक्रीट आणि स्टीलसारख्या सामग्रीसाठी थर्मल विस्ताराच्या गुणांकपासून ही श्रेणी फार दूर नाही म्हणून हे एकत्रितपणे एकत्र ठेवण्यात सक्षम होण्यासाठी व्यावहारिक हेतूंशी कठोरपणे सुसंगत बोलत आहेत केवळ परिपूर्णतेसाठी कॉक्रीट दगडी बांधकाम युनिट्स पुन्हा आपण बांधकामासाठी वापरत असलेल्या युनिटचे प्रकार आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कॉक्रीट दगडी बांधकाम युनिट्स आहेत तथापि चिकणमाती विटांच्या युनिटमध्ये असताना ही विट्रीफिकेशन प्रक्रिया आहे जी त्याला सामर्थ्य मिळविण्यात मदत करते येथे सिमेंट हायड्रेशन प्रक्रिया आहे जी युनिटला सामर्थ्य मिळविण्यास मदत करीत आहे हाच मूलभूत फरक आहे आम्ही आमच्या प्रास्ताविक व्याख्यानमालेत काही टिपोलॉजीज पाहिली आहेत ज्यात आपण सामान्य वजन एकत्रीत ग्रेड केलेले एकत्रीकरण हलके वजन असलेले युनिट बनविलेले युनिट बनवू शकला असता ते विस्तारीत चिकणमाती विस्तारित शिस्ट आणि इतर साहित्य असू शकते आपल्याकडे हलके एरेटेड कॉंक्रिट AAC किंवा LAC तसेच एरेटेड ऑटोक्लेव्हेड कॉंक्रिट आहेत आता सामान्यतः वापरलेली सामग्री आपण पोर्टलँड सिमेंट एकत्रित आणि पाणी वापरू शकता परंतु पोर्टलँड सिमेंटचे प्रमाण अनेक कारणांसाठी कमी करण्यासाठी इतर मिश्रित सिमेंट किंवा सिमेंटचे मिश्रण वापरण्याची प्रवृत्ती देखील आहे ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग ही एक गोष्ट आहे जी थोडीशी वापरली जाते स्लॅग सिमेंट आणि फ्लाय अॅश किंवा तांदळाची राख पुन्हा पोर्टलँड सिमेंटच्या जागी वापरली जाते हे सर्व जड आहेत आणि संमिश्रातील सिमेंटप्रमाणे कडक होण्याच्या प्रक्रियेस मदत करतात आपल्याकडे अॅडिटिव्ह्ज देखील आहेत ज्यांचा वापर केला जातो ते हलके करण्यासाठी एअर इंट्रेनिंग एजंट्स पोझोलॉनिक मटेरियल वापरता येतील कार्यक्षमता एजंट्स रंगद्रव्य रंगविण्यासाठी एजंट्स इत्यादी आणि वजन सामान्यत उत्पादित केले जाते आपल्याकडे हे ब्लॉक्स आहेत ज्यामध्ये शून्य घसरगुंडी सामग्री ठेवली जाते आणि आपल्याकडे विशेषत कंप असतात म्हणूनच जेव्हा आपण उच्च दाबांवर स्टीम वापरत आहात तेव्हा स्टीमर वातावरणीय दाब किंवा ऑटोक्लेव्हद्वारे वातावरणीय दाबात एकतर त्वरित बरा करण्याचा उपचार केला जातो तर ही ती विशिष्ट प्रक्रिया आहे जी आपल्या मातीच्या वीटच्या तुलनेत तयार केली जात आहे जी फायर्ड होती ठीक आहे चला इतर सामग्रीकडे जाऊया जे एकत्रित भाग आहे मोर्टार आणि दगडी बांधकाम मोर्टारचे कार्य युनिट्स एकत्र बांधण्यासाठी आहे म्हणूनच युनिट्समधील संबंध गाठणे आणि आपण मोर्टार वापरत असलेल्या बांधकामाची विशिष्ट अखंड वर्तन तयार करणे हे आहे आम्ही मोर्टार ओळखण्याचे मार्ग जसे आम्ही 12 5 वर्ग म्हणून विटा ओळखल्या वर्ग 15 आणि याप्रमाणे मोर्टार सामान्यत त्याद्वारे ओळखले जाते जसे की आम्ही कॉंक्रीटसाठी करतो तशीच सामग्रीची तुलनात्मक सामर्थ्य देखील आहे तर कधीकधी आपल्याला कदाचित आपल्या मोर्टारमध्ये चुनासारखे अडिटिव्ह्ज मिळवू शकतात आणि जर आपण तसे केले नाही तर त्यांची रचना वेगळी असते तर साहित्य 1 4 किंवा 1 3 किंवा 1 1 1 2 आणि इतकेच नाही तर स्वतः संकुचित सामर्थ्याच्या विरूद्ध जोपर्यंत मालमत्तांचा संबंध आहे जेव्हा आपण मोर्टार कठोर बनवितो तेव्हा संकुचित ताकदीची बाब मोर्टारच्या गोष्टींची ताकद मोर्टारच्या प्रकरणांची तन्यता कठोर बनवलेल्या मालमत्तेमुळे दगडी बांधकामामध्ये टिकाऊपणा आणि पाण्याची घट्टता देखील मिळते संकुचित शक्तीचा अंदाज लावला जाऊ शकतो ट्रान्सव्हर्स सामर्थ्याचा अंदाज केला जाऊ शकतो कोरडे होणारे संकोचन ही एक गोष्ट आहे जी आपणास टॅब ठेवणे आवश्यक आहे कारण जर कोरडे झुडूप जास्त असेल तर ते बाँडवर परिणाम करू शकते आणि नंतर त्यास क्रॅक्स देखील येऊ शकतात आणि कठोर मोर्टारची पाण्याची घट्टपणा हरवते जोपर्यंत प्लॅस्टिक मोर्टारचा प्रश्न आहे आम्ही वास्तविकपणे मोर्टार वापरण्याचे मूल कारण म्हणजे आपल्याकडे अभ्यासक्रमांमध्ये अनावृत्तता असेल आपल्याकडे अंडर्युलेशन असेल आणि प्लास्टिक मोर्टार त्या अनियमिततेवर विजय मिळविण्यास खरोखर मदत करते तर कार्यक्षमता वॉटर रिटेनटीव्हिटी आणि ज्या दरावर मोर्टार कठोर आहे ते गुणधर्म आहेत ज्या प्लास्टिकच्या स्थितीत आपल्याला स्वारस्य आहे मी येथे एका विशिष्ट बाबीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे आपण जे पहात आहात त्या कोडमधील सारण्या आहेत जे दगडी बांधकाम मोर्टार तयार करणे आणि वापर नियंत्रित करतात हे IS 2250 आहे आणि मुळात आपल्याला दगडी बांधकाम मोर्टारचे ग्रेड काय आहे हे सांगते आणि आपण MM 0 5 पाहता म्हणजे कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ म्हणजे दगडी बांधकामाची सरासरी कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ मोर्टार २ days दिवस म्हणजे MM 0 5 MPa पर्यंत 0 5 मेगा पास्कल्स आहेत जिथे 7 5 दगडी बांधकाम मोर्टार ची कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ आहे आपण टेबलमध्ये जे पहात आहात ते सामग्रीचा संच आहे जो मोर्टार तयार करण्यासाठी वापरला जातो आपल्याकडे सिमेंट आहे आपल्याकडे चुना आहे आपल्याकडे पोझोलॉन्स आहेत आपल्याकडे चुना आणि पोझोलाना आणि वाळू यांचे मिश्रण आहे तर मोर्टारमध्ये या भिन्न रचना आहेत आणि आपल्याकडे मोर्टारची कार्यक्षमता आणि सामर्थ्य नियमित करण्यासाठी याचे भिन्न प्रमाण असू शकते तथापि खबरदारीचा एक महत्त्वाचा शब्द म्हणजे जर आपण सिमेंटसाठी स्तंभ पाहिले तर आणि सिमेंटसाठी स्तंभ येथे सुरू राहिला आहे फक्त सिमेंटसाठी एकच कॉलम उजवीकडे आहे परंतु आपल्याला माहिती आहेच की बाजारात उपलब्ध असलेल्या सिमेंटची ताकद कालांतराने वाढली आहे तुम्हाला एकाच वेळी 33 ग्रेड सिमेंट मिळायचे 33 MPa ताकद 43 ग्रेड नंतर आणि आज तुम्हाला फक्त grade 53 ग्रेड सिमेंट मिळते याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही वापरणार आहात त्या सिमेंटची कोणती ताकद तुम्हाला ठाऊक नसेल 28 दिवसांच्या संकुचित सामर्थ्याबद्दल खात्री असू शकत नाही तर सैद्धांतिकदृष्ट्या आपल्याला MM 5 मोर्टार हवा असेल परंतु आपण कोणता सिमेंट वापरत आहात हे आपल्याला माहिती नसल्यास आपण पूर्णपणे सोडू शकता आणि उच्च शक्ती मोर्टार मिळवू शकता म्हणूनच आज आम्ही ज्या संभाव्य समस्येस तोंड देत आहे त्याबद्दल मी ध्वजांकित करीत आहे जोपर्यंत दगडी बांधकाम संबंधित आहे आपण पाहू शकता की जर आपण लोड बेअरिंगच्या भिंती वापरत असाल तर आपल्याला आपल्यासाठी चिवट मोर्टारसाठी एक सभ्य ताकद आवश्यक आहे आणि आम्ही 0 7 MPa बद्दल बोलत आहोत जे एक संकुचित शक्ती म्हणून खूपच कमी आहे आणि सिमेंटच्या पातळ प्रमाणातदेखील साध्य आहे वाळू करण्यासाठी तर नॅशनल बिल्डिंग कोड ची अलीकडील आवृत्ती जी दगडी बांधकाम घटकांशी संबंधित आहे त्यांनी दगडी बांधकाम मोर्टर्समध्ये फरक दर्शविला आहे जो सामर्थ्य 33 ग्रेड आणि 43 ग्रेड आणि सिमेंट सामर्थ्य 53 ग्रेडच्या सिमेंटसह बनलेले आहेत म्हणजे आपल्या मोर्टारची शक्ती वास्तविकपणे करू शकते सिमेंट ग्रेड जास्त असल्यास उच्च व्हा तर हा फरक आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे आणि समस्या अशी आहे की आम्ही इतके चिंतित का आहोत जर आपल्याला चांगली शक्ती सामग्री मिळाली तर आपल्यासाठी ते अधिक चांगले आहे असा मुद्दा नाही मुद्दा सुसंगततेचा आहे आपल्याला युनिट सामर्थ्य आणि मोर्टार सामर्थ्या दरम्यान एक विशिष्ट सुसंगतता आवश्यक आहे आणि आपल्याला या मोर्टारद्वारे प्राप्त करण्यायोग्य कॉम्प्रेसीव स्ट्रेंग्थ काय आहे याची आपल्याला खात्री असणे आवश्यक आहे आता जर आपल्याकडे मोर्टारपेक्षा युनिटची शक्ती कमी असेल तर आपल्याकडे कॉम्प्रेशन अंतर्गत मेकॅनिक्समध्ये बदल झाला आहे आणि लवकरच आम्ही कॉम्प्रेशनच्या अंतर्गत दगडी बांधकाम आणि युनिट्सचे काय होते याची तपासणी करू तर गुणधर्मांच्या दृष्टीने मोर्टारची कार्यक्षमता ही आम्ही टॅबवर ठेवत असतो आपण फ्लो टेबल टेस्ट देखील करू शकता आणि जेव्हा आपण फ्लो टेबल टेस्ट करता तेव्हा प्रवाह अंदाजे 130 टक्के असेल अशी आपण अपेक्षा करता आपण प्रवाह करण्यायोग्य मोर्टारचे वर्णन करण्याचा मार्ग म्हणजे आपण वापरत असलेल्या ट्रॉवेलचे पालन केले पाहिजे हे ट्रॉवेल मधून सहजपणे सरकण्यास सक्षम असावे ते उभ्या पृष्ठभागावर चिकटण्यास सक्षम असेल आणि ज्या क्षणी आपण वीट लावावे त्या क्षणी ते सक्षम असेल ते संयुक्त पासून पिळत असल्याचे पहा तर हे मोर्टारचे गुणात्मक वर्णन करीत आहे परंतु ते असेच असले पाहिजे जर हे काहीतरी वेगळे असेल आणि या शारीरिक निरीक्षणाचा आदर न करीत असेल तर आपल्या मोर्टारमध्ये बॉन्डच्या विकासास मदत करण्यासाठी आवश्यक कार्यक्षमता आवश्यक नसते वॉटर रेटेन्टीव्हिटी हे आणखी एक महत्त्वाचे पॅरामीटर आहे आम्ही महत्त्व असलेल्या प्लास्टिकच्या स्टेज पॅरामीटर्सबद्दल बोललो मोर्टारमुळे पाणी सहजतेने गमावले नाही हे सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे तर आपण वॉटर रिटेन्शन टेस्ट करा आणि नंतर आपण मोर्टारमधून पाणी काढून घेतल्यानंतर पाणी वाहून घेतल्यानंतर पुन्हा फ्लो टेबल टेस्ट कराल आणि आपण पाणी काढून घेतल्यानंतरचा प्रवाह टक्केवारी म्हणून सक्शननंतर वाहण्याची अपेक्षा कराल सक्शन आधी प्रवाह सुमारे 80 टक्के किंवा 90 टक्के आहे तर मुद्दा असा आहे की आपल्याला फक्त मोर्टारपासून पाणी खाली येऊ देऊ नये मोर्टारपासून वेगळे व्हावे आणि यामुळे हा तयार होईल कारण मोर्टारची ताकद वाढत आहे आपल्याला खरोखर हायड्रेशनसाठी पाणी उपलब्ध व्हावे अशी तुमची इच्छा आहे पूर्ण केले तर जर हे घडले तर मोर्टार कठोर होण्यास सुरूवात होईल आणि बॉन्डवर परिणाम होईल आपल्याला हायड्रेशन प्रक्रियेसाठी पाण्याची आवश्यकता आहे